विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण मार्जिनल कॉस्टिंग शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत मागील वर्गात मी आपल्याशी काही संकल्पना मूलभूत संकल्पना आणि या मार्जिनल कॉस्टिंगच्या संकल्पनांचा किंवा तंत्रांचा वापर करण्यासाठी कोणत्या सूत्रांचा वापर करावा यावर चर्चा केली तर आता आपण काही प्रश्न सोडवण्यापूर्वी आणि वेगवगेळ्या संस्थाचे किंवा वेगवगेळ्या कंपन्यांचे व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या तंत्राची माहिती शिकण्यापूर्वी मला आपल्याशी ब्रेक इव्हन चार्ट किंवा ज्यास आपण कॉस्ट व्हॉल्युम एनालिसीस चार्ट किंवा CVP चार्ट म्हणतात यावर चर्चा करायला आवडेल बरोबर तर ब्रेक इव्हन चार्ट आपण याला ब्रेक इव्हन चार्ट असे म्हणूया हे चार्ट बरयाच गोष्टींचे वर्णन करते या चार्टच्या मदतीने आपण आणखी काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया अन्यथा तुम्हाला काही गोष्टी समजणार नाही किंवा काही गोष्टी स्पष्ट होणार नाहीत तर या प्रकरणात हा ब्रेक इव्हन चार्ट किंवा कॉस्ट व्हॉल्युम एनालिसीस चार्ट कसा तयार करायचा तर आपण ते या प्रकारे तयार करू शकतो बरोबर आपल्याला त्याची रचना अशी तयार करावी लागेल x अक्षावर आपल्याला आउटपुट घ्यावा लागेल हा आउटपुट आपल्याला युनिट्समध्ये घ्यावा लागेल आणि या दुसऱ्या अक्षावर आपल्याला कॉस्ट आणि रेव्हेन्यू घ्यावा लागेल हा कॉस्ट आणि रेव्हेन्यू आपल्याला रुपयांमध्ये किंवा डॉलरमध्ये आपणास ज्या स्वरूपात दिला आहे त्या स्वरूपात घ्यावा लागेल आपल्याला ते असे घ्यावे लागेल आणि एकदा आपण या रेषा काढल्या मग आपल्याला दिसेल की ही निश्चित खर्चाची रेष आहे ही एकूण विक्रीची रेष आहे ही एकूण खर्चाची रेष आहे बरोबर आता आपण ही बाजू बंद करण्यासाठी एक रेष काढूया तर आता आपण म्हणू शकतो की इथ पर्यंत निश्चित खर्च आहे बरोबर या क्षेत्रापर्यंत निश्चित खर्च आहे आणि हे क्षेत्र चल खर्चाचे आहे म्हणून हे चल खर्च आहे म्हणून हे निश्चित खर्च व चल खर्च या दोघांना जोडल्यावर आपल्याला एकूण खर्च भेटते आणि या बाजूस रेव्हेन्यू आहे म्हणून आपण रेव्हेन्यूसुद्धा घेऊ उदाहरणार्थ येथे 0 आहे हे 10 20 30 40 50 60 70 80 90 आहे व शेवटी हे 100 आहेत बरोबर उदाहरणार्थ ही युनिट्सची संख्या आहे कदाचित ती हजार असू शकते ही कोणतीही संख्या असू शकते किंवा ती कितीही प्रमाण असू शकते किंवा एखादी रक्कम असू शकते आणि येथे आपण या गोष्टी अशा घेऊया उदाहरणार्थ समजा येथे या संख्या आपण लाखात घेऊ जसे की 2 त्यानंतर 4 नंतर 6 8 10 आणि शेवटी 12 बरोबर तर ही रेव्हेन्यूची रेष असू शकते याचा अर्थ येथे आपण आउटपुटची संख्या युनिट्समध्ये घेतली आहे आणि येथे आपण कॉस्ट व रेव्हेन्यू घेत आहोत म्हणूनच ही लाइन आपण त्यास विक्री लाइन म्हणून शकता या लाइनला विक्री लाइन म्हणतात आणि या लाईनला दुसरी लाईन म्हणतात ज्याला आपण येथे टोटल कॉस्ट लाईन म्हणतो व याला टोटल सेल्स लाईन म्हणतो म्हणून ही टोटल कॉस्ट लाईन आहे व ही टोटल सेल्स लाईन आहे बरोबर येथे एक कोन आहे या कोनाला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात आणि जर आपण हा पॉईंट घेतला तर या पॉईंटला ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतात आपण हे जे घेतले आहे त्यास ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतात बरोबर येथे ही विक्री करून भेटणाऱ्या नफ्याची संख्या आहे उदाहरणार्थ समजा विक्री 4 5 किंवा 6 लाखाची आहे आणि युनिट्सच्या स्वरूपात आपण म्हणू शकतो की ती 58000 युनिट्स आहे एवढे युनिट्स बाजारात विकून आपण ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचू शकतो बरोबर ही टोटल कॉस्ट लाईन आहे ही ब्रेक इव्हन टोटल सेल्स लाईन आहे आणि हे अँगल ऑफ इन्सिडेंस आहे या क्षेत्रास प्रॉफिट एरिया म्हणतात हा प्रॉफिट एरिया आहे व हा लॉस एरिया आहे तर आपण येथे समजू शकता की आपण टोटल कॉस्टला विभागले आहे या पॉईंट पर्यंत कॉस्ट आहे म्हणून ही टोटल कॉस्ट लाईन आहे टोटल कॉस्ट म्हणजे फिक्स्ड कॉस्ट व व्हेरिएबल कॉस्टची बेरीज बरोबर यानंतर आपल्याकडे टोटल कॉस्ट लाईन येते म्हणून हे टोटल कॉस्ट लाईन या पॉईंटपासून या पॉईंट पर्यंत चालू होते यानंतर फिक्स्ड कॉस्ट सुरु होते व यानंतर व्हेरिएबल कॉस्ट सुरु होते मग टोटल कॉस्ट लाईन अशीच पुढे जाते येथे ही लाईन आहे ज्याची सुरुवात 0 यापासून होते ही सेल्स लाईन आहे कारण सेल्स जरी 0 असला तरी तेथे किमान फिक्स्ड कॉस्ट चालू असतो कारण तुम्ही उत्पादन करा किंवा न करा तेथे फिक्स्ड कॉस्ट असणारच आहे म्हणून येथे फिक्स्ड कॉस्ट आहे हे फिक्स्ड कॉस्टचे पॉईंट आहे हे सेल्सचे पॉईंट आहे तेथे सेल्स जरी 0 असला तरी तेथे किमान फिक्स्ड कॉस्ट असतो आणि सेल्स चालू झाला की त्या वेळेला व्हेरिएबल कॉस्टसुद्धा चालू झाला तर याचा अर्थ सुरुवातीला आपली सेल्स लाईन टोटल कॉस्ट लाईनच्या तुलनेत छोटी होती बरोबर तर काय झाले कारण सुरुवातीस निश्चित खर्च खूप जास्त होते व आपण त्यात चल खर्चसुद्धा जोडले मग काय झाले उत्पादनाच्या सुरुवातीच्या स्तर जेंव्हा ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचले तेंव्हा खर्च जास्त होते व उत्पन्न कमी होती म्हणजेच विक्री कमी होती म्हणून ही लाईन अशी जात आहे सेल्स लाईन ही कॉस्ट लाईनपेक्षा छोटी आहे आणि हे सर्व करताना आपण ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचलो म्हणजेच असा पॉईंट जेथे ना नफा ना तोटा आहे आपण येथे समजू शकता की सेल्स लाईन अशा प्रकारे जात आहे कॉस्ट लाईन अशा प्रकारे जात आहे आणि या टप्प्यावर ते एकमेकांशी छेदत आहेत हा पॉईंट असा आहे ज्या पॉईंटवर खर्च व उत्पन्न म्हणजेच खर्च व विक्री एकमेकांच्या बरोबरीचे आहे तर याचा अर्थ या पॉईंटपर्यंत फर्म कोणताही नफा कमवत नाही तर फर्म फक्त सर्व खर्च वसूल करीत आहे परंतु उदाहरणार्थ जर विक्री स्तर या क्षेत्रापेक्षा कमी असेल तर हा क्षेत्र तोट्याचा क्षेत्र असतो कारण येथे खर्च जास्त आहे व उत्पन्न म्हणजेच विक्री कमी आहे तर शेवटी या पॉईंटपर्यंत फर्मला नुकसान झाले आहे आणि या पॉइंटला पोहचल्या नंतर आपण ब्रेक इव्हन पॉईंटपर्यंत पोहचू आणि यांनतर आपण सेल्स लाईन म्हणजेच एकूण सेल्स लाईनच्या पुढे जाऊ व त्यांनतर आपण टोटल कॉस्ट लाईनच्या पुढे जाऊ व ब्रेक इव्हन पॉईंटच्या या पुढील क्षेत्राला प्रॉफिट एरिया म्हणतात हा प्रॉफिट एरिया आहे आणि जसे जसे आपण पुढे जात जाऊ आपला प्रॉफिट वाढत जाईल तर या क्षेत्राच्या बाबतीत बोलायच झाल तर शेवटी जर आपण या क्षेत्राला जोडले तर या क्षेत्राला मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात या क्षेत्राला मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात कारण जर आपण या पुढे गेलो तर आपण ब्रेक इव्हन पॉईंटच्या पुढे जाऊ व त्या क्षेत्रास मार्जिन ऑफ सेफ्टी क्षेत्र म्हणतात आपण मार्जिन ऑफ सेफ्टी कशी परिभाषित करू शकतो टोटल सेल्स वजा ब्रेक इव्हन पॉईंटवरील टोटल सेल्स तर ही टोटल सेल्स लाईन आहे व ही ब्रेक इव्हन लाईन आहे तर या क्षेत्रापासून त्या क्षेत्रापर्यंत जेंव्हा जेंव्हा विक्री होते तेंव्हा या क्षेत्रास मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात तर आपण आधीच सर्व गोष्टीवर चर्चा केली आहे येथे एका गोष्टीवर चर्चा करायची राहिली आहे ती म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंन्स आता आपण यास अँगल म्हणून संबोधू कारण येथे एक अँगल तयार होत आहे आपण याला अँगल ऑफ इन्सिडेंन्स म्हणतो हे कशा प्रकारचे अँगल ऑफ इन्सिडेंन्स आहे तर हे प्रॉफीटचे इन्सिडेंन्स आहे म्हणून याला अँगल ऑफ इन्सिडेंन्स म्हणतात तर सामान्यपणे आपण त्याला अँगल ऑफ इन्सिडेंन्स म्हणतात तर तो प्रॉफीटचा अँगल ऑफ इन्सिडेंन्स आहे तर ते कसे काय जर कॉस्ट लाईन व सेल्स लाईन जास्त असेल तर इन्सिडेंन्स ऑफ प्रॉफीट जास्त असेल उदाहरणार्थ आपण जर हा अंतर एका विशिष्ट कालावधी पर्यंत वाढविण्यास सक्षम असल्यास एकूण खर्च हे एकूण विक्रीपेक्षा जास्त असते आणि जर हे ब्रेक इव्हन पॉईंटच्या पुढे गेले आणि जर या दोन्ही लाइन्समध्ये अंतर असेल तर टोटल कॉस्ट लाईन ही टोटल सेल्स पेक्षा कमी राहते जर आपण या दोन लाइन्समधील अंतरांबद्दल बोलत असाल तर अँगल ऑफ इन्सिडेंन्स जेवढा जास्त असेल तेवढा प्रॉफीट जास्त असेल बरोबर तर या दोन लाईन्स एकमेकांपासून जेवढ्या जास्त असतील प्रॉफीटचा अँगल ऑफ इन्सिडेंन्स तेवढा जास्त असेल कारण विक्री जास्त असल्यामुळे म्हणजेच विक्री स्तराची पुनर्प्राप्ती झाल्यानंतर किंवा विक्री स्तरापर्यंत पोहचल्या नंतर म्हणजेच ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचल्या नंतर खर्च नियंत्रणात असते त्यानंतर जर खर्च व विक्री किंमती मधील अंतर जास्त असेल तर ते इन्सिडेंन्स ऑफ प्रॉफिट असते व तेथे नफा जास्त असते तर याचा अर्थ असा आहे की टोटल चार्ट ज्याला आपण ब्रेक इव्हन चार्ट किंवा ब्रेक इव्हन पॉईंट चार्ट किंवा कॉस्ट व्हॉल्युम प्रॉफिट ऍनालिसिस चार्ट म्हणतात कारण आपण येथे खर्चाचा विचार करतो आपण उत्पादनातील प्रमाणाचा विचार युनिट्सच्या स्वरूपात व मूल्याच्या स्वरूपात करतो तसेच आपण नफ्याच्या संकल्पनेचा देखील विचार करतो येथे नफा किती आहे तर आपण याला सीव्हीपी चार्ट कॉस्ट म्हणजेच कॉस्ट व्हॉल्युम प्रॉफिट अँड एनालिसीस चार्ट आपण त्याला ब्रेक इव्हन पॉईंट चार्टसुद्धा म्हणतात यावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात की मार्जिनल कॉस्टिंगमध्ये कसे दोन खर्च वेगळे केले जातात कसे की निश्चित खर्च आणि चल खर्च मग विक्री कशी सुरू होईल खर्च कसा सुरू होईल आणि सुरुवातीच्या काळात विक्रीच्या तुलनेत खर्च जास्त राहील आपण दोन ओळींच्या छेदनबिंदूवर पोहोचतो आणि पॉईंटला ना नफा ना तोटा पॉईंट म्हटले जाते व आपण यास ब्रेक इव्हन पॉईँसुद्धा म्हणतो आणि त्यानंतर कॉस्ट लाईन व सेल्स लाईनमधील अंतर बघताना जर अंतर मोठा असेल किंवा जास्त असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ प्रॉफीटचा अंतर जास्त असतो असे नसेल तर अंतर जास्त नसणार नाही आणि जर या लाईनमधील अंतर जास्त नसेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ प्रॉफीटचा अंतर कमी असेल बरोबर म्हणून आपल्याला अंतर वाढवायचा आहे आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवायचा आहे आपण निश्चित खर्चावर नियंत्रण ठेवू शकत नाही परंतु आपण किमान चल खर्चावर नियंत्रण ठेवू शकतो तर आपल्याला चल खर्च नियंत्रित करावे लागेल आपल्याला निश्चित खर्च नियंत्रणात ठेवावा लागेल आणि दोन रेषांमधील हे अंतर लक्षणीयरीत्या जास्त असायला हवे ज्या क्षणाला हे वर जाईल किंवा हे वाढू लागतील अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ प्रॉफीट मोठा होईल आणि फर्मकडून नफा मिळवण्याची शक्यता वाढत जाईल तर हा चार्ट आहे मला वाटते की आता तुम्हाला हे स्पष्ट झाले असेल आता ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय हे मी या PPT मध्ये तुम्हाला दाखविले नाही मी हे स्वतः तयार केले आहे जेणेकरुन आपण हे समजू शकता की आपण हा चार्ट कसा तयार करतो या चार्टचा अर्थ काय आहे आणि हे चार्ट विविध कंपन्याना वेगवेगळ्या संस्थाना योग्य निर्णय घेण्यासाठी कसे उपयुक्त ठरेल बरोबर आता या वैचारिक किंवा मूलभूत चर्चे नंतर आता आपण काही समस्यांबद्दल बोलू बरोबर मी तुम्हाला सांगितले की मार्जिनल कॉस्टिंगच्या मूलभूत संकल्पनांविषयी चर्चा केल्यानंतर मार्जिनल कॉस्टिंगची तंत्रे प्रासंगिकता व विविध सूत्रे व मॉडेल्सबद्दल जाणून घेतल्यानंतर मार्जिनल कॉस्टिंगच्या मूलभूत संकल्पना महत्वाचे व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी कशा महत्वाच्या आहेत हे आपण जाणून घेतले तर योगदान म्हणजे काय कॉस्ट व्हॉल्युम प्रॉफिट म्हणजे काय पी व्ही रेशो म्हणजे काय कॉस्ट व्हॉल्युम प्रॉफिट एनालयसिस रेशो म्हणजे काय ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय इच्छित नफा मिळण्यासाठीचा विक्री स्तर कसा शोधायचा योगदानाची गणना कशी करायची चल खर्च निश्चित खर्चाची गणना कशी करायची तर याचा अर्थ असा आहे की आपण त्या सर्व गोष्टींबद्दल वैचारिक चर्चा केली आहे व सूत्रे शिकली आहेत एक महत्त्वाची बाब ही आहे की मार्जिनल कॉस्टिंगचे व व्यवस्थापनाचे विध्यार्थी म्हणून आपण नेहमीच एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की S वजा V बरोबर F अधिक P हे मार्जिनल कॉस्टिंगचे समीकरण आहे बरोबर तर मुळात हे मार्जिनल कॉस्टिंगचे सारांश आहे विक्री वजा चल खर्च म्हणजे योगदान आणि जर ते शक्य असेल तर योगदान याच्या बरोबरीचे किंवा या पेक्षा जास्त असले पाहिजे ते किमान निश्चित खर्च अधिक नफ्याच्या बरोबरीचे असले पाहिजे जर योगदानाची रक्कम खूप जास्त असेल व विक्री आणि चल खर्चातील अंतर जास्त असेल तर काय होईल निश्चित खर्च तसाच राहील व तुमचा नफा वाढण्याची शक्यता वाढेल म्हणून याचा अर्थ मार्जिनल कॉस्टिंगचे समीकरण खूप महत्वाचे आहे आणि आपल्याला ते समीकरण लक्षात ठेवावे लागेल त्या समीकरणाची प्रासंगिकता अशी आहे की जर आपल्याला कोणत्याही तीन गोष्टी माहित असेल तर आपण चौथी गोष्ट सहजपणे शोधू शकतो बरोबर तर मार्जिनल कॉस्टिंग बद्दलची ही मूलभूत वैचारिक आणि प्रारंभिक चर्चा आहे आता त्या वेगवेगळ्या तंत्राची अंमलबजावणी कशी करावी उदाहरणार्थ जसे की आपण योगदानाबद्द्ल बोलतो पी व्ही रेशोबद्दल बोलतो ब्रेक इव्हन पॉईंबद्दल बोलतो किंवा मार्जिन ऑफ सेफ्टीबद्दल बोलतो की व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी मार्जिनल कॉस्टिंगचे हे वेगवेगळे घटक कशे वापरले जातात चला काही अडचणींवर चर्चा करूया मी येथे एक समस्या पत्रक आणले आहे ते येथे जोडले आहे तर प्रथम आपण समजू घेऊया की समस्या काय आहे व काय करणे गरजेचे आहे मग आम्ही गणना करू आणि नंतर जेव्हा मी येथे गणना करेल व काही संबंधित मूल्य शोधेन दैनंदिन व्यवस्थापन निर्णय घेण्यास मार्जिनल कॉस्टिंग कसे महत्वाचे आहे हे समजून घेऊ बरोबर तर आता या समस्यांबद्दल चर्चा करू आणि मी प्रथम त्यास या पत्रकात घेईन प्रथम या पत्रकातुन आपण तुमच्यासाठी चार प्रश्न घेऊ परंतु मी तुम्हाला अजून प्रश्न देईन आपण आणखी एक शीटसुद्धा जोडू जेणेकरुन मार्जिनल कॉस्टिंगच्या बहुतेक संकल्पना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवून येथे समाविष्ट केल्या जाऊ शकतात बरोबर म्हणूनच मी तुमच्याशी चर्चा केली आहे की मार्जिनल कॉस्टिंगच्या मदतीने आपण उत्पादनांचा निर्णय घेऊ शकता जसे की किंमती शोधणे उत्पादनाच्या किंमती ठरविणे आपण लिमिटिंग फॅक्टर संदर्भात निर्णय घेऊ शकता किंवा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू शकता योगदान म्हणजे काय हे शोधूया योगदानाची भूमिका काय आहे आणि मार्जिनल कॉस्टिंगच्या संधर्भात संस्थेमध्ये वेगवेगळ्या उत्पादन व सेवांसंदर्भात निर्णय कसा घ्यावा या संधर्भात हे प्रश्न आहेत आपण अगदी सोप्या प्रश्नाने सुरुवात करू आणि त्यानंतर आपण उच्च स्तरावर जाऊ परंतु येथे संकल्पना अशी आहे की दररोजच्या व्यवस्थापकीय निर्णय घेताना मार्जिनल कॉस्टिंगचा कसा उपयोग करावा बरोबर तर उदाहरणार्थ हा आपल्याला दिलेला पहिला प्रश्न आहे आणि हा प्रश्न बीटा लि च्या पुस्तकांमधून घेताला आहे गृहीत धरू की कालावधी एक आणि दोनमध्ये खर्च प्रणाली व विक्री किंमत समान आहे तर ही माहिती आपल्याला दिलेली आहे आपल्याला कालावधी एक व दोन दिलेला आहे आपल्याला विक्रीची माहिती दिलेली आहे आपल्याला नफ्याची माहिती दिलेली आहे कालावधी एक मध्ये विक्री 120000 व नफा 9000 आहे कालावधी दोन मध्ये विक्री 14000 व नफा 13000 आहे बरोबर तर आता आपल्याला काही गोष्टी शोधायच्या आहेत तर प्रथम आपल्याला शोधावे लागेल तर काय शोधावे लागेल प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो म्हणजेच प्रथम पी व्ही गुणोत्तर शोधणे आवश्यक आहे आपल्याला विक्रीसाठी ब्रेक इव्हन पॉईंट शोधणे आवश्यक आहे आणि मग आपल्याला नफा शोधावा लागेल जेव्हा विक्री शंभर हजार रुपये म्हणेजच 100000 आहे तेंव्हा नफा किती आहे आपल्याला 100000 रुपयावरचा नफा शोधायचा आहे व नंतर 20000 रूपये नफा कमविण्यासाठी किती विक्री असावी हे शोधावे लागेल आणि शेवटी या दोन्ही कालावधीसाठी मार्जिन ऑफ सेफ्टी किती आहे हे शोधावे लागेल बरोबर तर आपणास या दिलेल्या माहितीवरून पाच गोष्टी शोधाव्या लागतील ही दिलेली माहिती खूप सोपी आहे आपल्याला जास्त माहिती दिलेली नाही मला असे वाटते की या पाचही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे चला तर मग हे करूया आणि समजून घेऊया की या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची बरोबर तर आता पहिल्या प्रश्नासाठी आपल्याला पी व्ही गुणोत्तर शोधायचा आहे प्रॉफिट टू वोल्युम रेशो शोधणे महत्वाचा आहे आता जर आपल्याला आठवत असेल की प्रॉफिट टू वोल्युम रेशोची गणना करण्यासाठी मी आपल्याला कोणते सूत्र दिले मी तुम्हाला दिलेला सूत्र म्हणजेच योगदान भागिले विक्री या सूत्राने प्रॉफिट टू वोल्युम रेशो खूप लवकर आणि सोप्या पद्धतीने काढता येतो हे सूत्र मी तुम्हाला दिलेले आहे जर योगदानाची गणना करण्यासाठी आपल्याकडे जर आवश्यक माहिती उपलब्ध नसेल तर तुम्ही दुसरया प्रकारचे सूत्र वापरू शकता तो आहे निश्चित खर्च अधिक नफा भागिले विक्री म्हणजेच निश्चित खर्च अधिक नफा म्हणजे योगदान असते ही योगदानाची व्याख्या आहे तर तुम्ही पी व्ही गुणोत्तर देखील त्याच प्रकारे काढू शकता किंवा जर दोन्ही गोष्टी करणे शक्य नसेल तर तिसरी पद्धत वापरू शकता मी तुम्हाला ती संकल्पना सांगेन ती म्हणजे एका कालावधीपासून दुसऱ्या कालावधी म्हणजेच दोन कालावधीमधील नफा किंवा योगदानातील बदल भागिले एका कालावधीपासून दुसऱ्या कालावधील विक्रीतील बदल बरोबर मला असे वाटते की आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे जसे की येथे आपल्याला विक्री संबंधीत माहिती दिलेली आहे पहिल्या कालावधीत आपल्याला नफ्याची माहिती आणि विक्रीची माहिती दिलेली आहे तसेच दुसऱ्या कालावधीतील नफा व विक्रीची माहिती दिलेली आहे म्हणून मला वाटते की आपण पी व्ही गुणोत्तर सहजतेने काढू शकतो म्हणून मी येथे सूत्र वापरेन दोन कालावधीमधील नफ्यातील फरक वजा दोन कालावधीमधील विक्रीतील फरक बरोबर तर आपण सहजपणे दोन कालावधीमधील नफ्यातील फरक शोधू शकता पहिल्या कालावधीत नफा किती आहे तर ते 9000 आहे आणि दुसऱ्या कालावधीत नफा किती आहे तर ते 13000 आहे तर या दोघांमध्ये किती फरक आहे दोन कालावधीमधील नफ्यातील फरक 9000 ते 13000 म्हणजेच तो 4000 रुपये इतका आहे जर आपण परत पहिले तर विक्रीतील बदल किती आहे दुसऱ्या कालावधीत विक्रीतील बदल 120000 वरून 140000 पर्यंत झाला आहे म्हणून विक्रीमध्ये 20000 चा बदल आहे म्हणून आपण सहजतेने हे प्रमाण मोजू शकता आणि या गुणोत्तराला 1 भागिले 5 किंवा 20 टक्के गुणोत्तर म्हणतात तर आपण समजू शकता की प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो 20 टक्के आहे उत्पादनाची मात्रा वाढत असताना आपण उत्पादन सुरु ठेवू शकतो व बाजारात विक्री करून कदाचित 20 टक्क्यांनी नफा वाढवू शकतो तर याचा अर्थ असा होतो की आपण 20 टक्के नफा कामविण्यास सक्षम आहोत तर तुम्ही म्हणू शकता की विक्रीच्या एकूण किंमतीमध्ये 80 टक्के खर्च असेल आणि 20 टक्के नफा असेल तर आपण विस्तृतपणे म्हणू शकता किंवा या मागची एक संकल्पना अशी आहे की प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशोमध्ये नफा आणि प्रमाणाचा संबंध असतो आणि येथे आपल्याला 20 टक्के पी व्ही रेशो आढळले आहे म्हणून आपल्याकडे पहिल्या प्रश्नाचे उत्तर आले आहे आता या प्रकरणात येथे विचारलेला दुसरा प्रश्न कोणता चला तर हे पत्रक परत बघूया तर आपण विक्रीसाठी ब्रेक इव्हन पॉईंट किंवा विक्री स्तरावरील ब्रेक इव्हन पॉईंट पाहूया बरोबर तर आपल्याला विक्री स्तरावरील ब्रेक इव्हन पॉईंट शोधावा लागेल तर चला आपण विक्री स्तरावरील ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करूया तर ब्रेक इव्हन पॉईंटचे सूत्र काय आहे जर ब्रेक इव्हन पॉईंट बद्दल बोलायच झाल तर ब्रेक इव्हन पॉईंटचे सूत्र हे आहे जर युनिटमध्ये ते शोधायचे असेल तर निश्चित खर्च भागिले प्रती युनिट विक्री खर्च वजा प्रती युनिट चल खर्च जर हे तुम्हाला विक्री मूल्यात शोधायचा असेल तर आपण हा सूत्र वापरू शकतो आणि हे सूत्र म्हणजे F गुणिले S भागिले S वजा V व जर आपल्याला हे दोन्ही सूत्र वापरण्यास सोयीस्कर नसेल तर आपण तिसरे सूत्र वापरू शकता खर्च भागिले पी व्ही रेशो निश्चित खर्च भागिले पी व्ही रेशो म्हणजेच प्रॉफिट टु व्हॉल्युम रेशो बरोबर तर आता आपल्याला निश्चित खर्चसुद्धा दिलेले नाही म्हणून आता आपल्याला प्रथम निश्चित किंमत किंवा निश्चित खर्च शोधायचा आहे आणि ते कसे शोधायचे निश्चित खर्च बरोबर योगदान वजा नफा योगदान वजा नफा हे निश्चित खर्चाची गणना करण्याचे मार्ग आहे कारण जेव्हा योगदान शोधायचे असते तेव्हा निश्चित खर्च व नफा दोन्ही शोधायचा असतो म्हणून जर आपल्याला ही माहिती शोधायची असेल तर निश्चित आकारात योगदान द्या परंतु येथे आपल्याला नफ्याबद्दल माहिती दिली गेली आहे परंतु योगदानाबद्दल माहिती दिली गेली नाही तर पुन्हा हा प्रश्न आहे की योगदानाची गणना कशी करावी आपण योगदानाची गणना करण्यास सक्षम नसल्यास आपण निश्चित खर्चाची गणना करण्यास सक्षम नाही तर निश्चित खर्चाची गणना करण्यासाठी आपल्याला प्रथम योगदानाची गणना करावी लागेल आणि योगदान आपल्याला दिले गेले नाही तर आपल्याला योगदानाची देखील गणना करावी लागेल तर आपण येथे योगदानाची सहजपणे गणना करू शकता आपल्याला पहिल्या कालावधीची विक्री दिलेली आहे आपण योगदानाची गणना कशी करू शकतो तर पहिल्या कालावधीची विक्री यास जर आपण पी व्ही गुणोत्तरांनी गुणाकार केले तर म्हणजेच 1 भागिले 5 विक्री गुणिले पी व्ही रेशो तर आपणास 24000 ही रक्कम भेटेल 24000 ही रक्कम योगदान आहे तर आता निश्चित खर्चाची गणना करण्यासाठी मला वाटते की आपण पुढे जाऊ शकतो येथे आपणास आढळले की योगदान 24000 आहे आणि आपल्याला नफा देखील माहित आहे आपल्याला आता काय शोधायचे आहे तर विक्री स्तरावरील ब्रेक इव्हन पॉईंट तर आपण पहिल्या कालावधीसाठी विक्री स्तरावरील ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करणार आहोत जर आपण पहिल्या कालावधीसाठी नफ्याची गणना केली तर ते किती असेल तर ते 9000 असेल आता निश्चित खर्च किती आहे आता निश्चित खर्च 15000 रुपये आहे तर आता मला वाटते की आपण सहजपणे आपल्याला काय आवश्यक आहे ते शोधू शकता आपल्याला या सूत्रामध्ये निश्चित खर्च भागिले पी व्ही रेशो हवा आहे तर आता आपल्याकडे निश्चित खर्च आहे व आपण पी व्ही रेशोचीसुद्धा गणना केलेली आहे त्यामुळे B P शोधण्यास अडचण येणार नाही तर येथे B P किती आहे निश्चित खर्च 15000 आहे बरोबर आणि जर आपण याला 1 भागिले 5 ने विभाजित केले तर ते येथे 5 भागिले 1 होईल जर आपण 15000 ला 5 भागिले 1 ने गुणाकार केला तर ते किती रुपये येईल तर ते 75000 रुपये येईल तर तुम्ही असे म्हणू शकता की या प्रकरणात ब्रेक इव्हन सेल्स 75000 रुपये आहे जी एकूण 120000 रुपयांच्या विक्रींपैकी आहे जर अपेक्षित विक्री 120000 रुपयांची असेल तर ब्रेक इव्हन सेल्स किती असेल तर ती 75000 रुपये असेल म्हणून 75000 रुपयांची विक्री केल्यावर आपण ना नफा ना तोटा या स्थितीत असू त्यानंतर जेव्हा विक्री 75000 वरून 120000 कडे जाईल तेव्हा आपण म्हणू शकतो की आपण नफा कमवत आहोत म्हणजेच आपण नफा मिळविणे सुरू करू केले आहे तर या प्रकरणात आपण गणना केलेले ब्रेक इव्हन पॉईंट 75000 आहे जर आपण दुसर्या कालावधीसाठी ब्रेक इव्हन पॉईंटची गणना केली जथे विक्री 140000 आणि नफा 13000 तर ब्रेक इव्हन पॉईंट पुन्हा तेवढेच येईल कारण विक्रीमध्ये व नफ्यामध्ये जवळजवळ सारखेच बदल आहे तर तुम्ही पुन्हा दुसऱ्या कालावधीसाठी B P ची गणना करू शकता त्यासाठी प्रथम तुम्हाला निश्चित खर्चाची गणना करावी लागेल त्यानंतर आपणास योगदानाची गणना करावी लागेल आणि नंतर निश्चित खर्चाची गणना करावी लागेल आणि नंतर निश्चित खर्च भागिले पी व्ही गुणोत्तर हे सूत्र वापरावे लागेल तर मग आपण दुसऱ्या कालावधीचा B E P शोधू शकतो ते आता तुमचे काम आहे व ते तुम्ही स्वतः करू शकता आता आपण तिसर्या प्रश्नाचे उत्तर देऊ आणि तिसरे प्रश्न काय आहे विक्री 100000 रुपये असताना नफा किती म्हणजे या प्रकरणात पुन्हा योगदानाची रक्कम शोधावी लागेल बरोबर आपण योगदानाचे प्रमाण शोधण्याचा प्रयत्न केला तर आपण कसे शोधाल तर त्या रकमेला शोधण्यासाठी आपल्याला पाहावे लागेल की योगदान किती आहे तर एकूण खर्च म्हणजेच चल खर्च अधिक निश्चित खर्च मग एवढी विक्री असताना नफा किती असेल तर सर्वप्रथम आपणास योगदानाची गणना करावी लागेल जरी तुम्ही म्हणत असाल की योगदानाच्या गुणोत्तराची गणना करण्यासाठी आपण योगदानाची गणना करणार आहोत तर आपल्याला येथे काय करावे लागेल की आपल्याला शोधावे लागेल की आपणास एकूण किती विक्री करायची आहे व 100000 रुपये विक्री असताना किती नफा असेल आणि त्यास आपल्याला पी व्ही गुणोत्तराने भागायचा आहे येथे पी व्ही गुणोत्तर 1 भागिले 5 आहे तर इच्छित विक्री रक्कम शोधण्यासाठी आपल्याला त्या विक्रीला पी व्ही रेशोने गुणायचे आहे तर आपण त्यास विक्री गुणिले पी व्ही रेशो म्हणू शकता तर आपण येथे शोधू शकता की पी व्ही रेशो किती आहे तर ती 100000 गुणिले 1 भागिले 5 आहे तर ती रक्कम 20000 रुपये येते बरोबर तर ही योगदानाची किंमत आहे जी आपण आधीच शोधली आहे तर 100000 रुपयांच्या विक्रीतुन आपणास योगदानाची ही रक्कम भेटली आहे तर नफा शोधण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इच्छित विक्रीच्या रकमेचा वापर करून योगदान शोधावे लागेल येथे इच्छित विक्री रक्कम 100000 रुपये आहे इच्छित विक्री रक्कमेला पी व्ही गुणोत्तराने गुणल्यास योगदान भेटते आपल्याला आढळले आहे की योगदान 20000 आहे आणि आपण आणखी एक रक्कम शोधली आहे ज्यास आपण निश्चित खर्च म्हणतो तर मुळात आपण नफा कसा शोधू शकता तर आपण योगदान वजा निश्चित खर्च करून नफा शोधू शकता तर येथे योगदान किती आहे योगदान 20000 आहे आणि निश्चित खर्च किती आहे आपण आधीच शोधले आहे की येथे निश्चित खर्च किती आहे आपण येथे शोधलेले निश्चित खर्च 15000 आहे बरोबर तर 20000 वजा 15000 केल्याने आपणास 5000 रुपये नफा मिळतो तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला हे आधीच माहित आहे की जेव्हा आपल्याकडे 75000 रुपयांची विक्री होईल आपण तेंव्हा ब्रेक इव्हन पॉइंटवर असणार एकूण विक्री 120000 रुपयांची आहे म्हणून जर आपल्याला 5000 रुपये नफा कमवायचा असेल तर आपल्याकडे विक्रीची पातळी किती असावी या प्रश्नाचे उत्तर द्या किंवा तुम्ही हे प्रश्न असे ही विचारू शकता की जेंव्हा आपली विक्री 100000 रुपया पर्यंत पोहचेल त्यावेळेला आपला नफ्याचा स्तर किती असेल तर आपण हे सहजपणे शोधू शकता कारण आपल्या पी व्ही रेशो म्हणजेच प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो किती आहे हे माहित आहे कारण आपणास 100000 रुपयांचे उत्पादन प्रमाण दिले आहे 100000 रुपयांचे उत्पादन प्रमाण गुणिले पी व्ही रेशो केल्यावर आपण योगदान शोधू शकतो बरोबर तर आपल्याला मिळालेले योगदान 20000 आहे आपण शोधलेले निश्चित खर्च 15000 रुपये आहे आता 100000 रुपये विक्री स्तरावर नफा किती तर आता प्रश्न कोणता आहे तर प्रश्न असा आहे की 100000 रुपये विक्री स्तरावर नफा किती आहे तर येथे नफा 5000 रुपये आहे पुढील प्रश्नाचे उत्तर येथे आपल्याला द्यावे लागेल तो म्हणजे नफा मिळवण्यासाठी आवश्यक असलेली विक्री किती आहे तर 20000 रुपये नफा कमविण्यासाठी किती विक्रीची आवश्यकता आहे तर आपल्याला 20000 रुपये नफा कमविण्यासाठी किती विक्रीची आवश्यकता आहे हे आता शोधावे लागेल तर आपणास प्रथम या गोष्टी पासून सुरुवात करून हे शोधू शकता सर्वप्रथम आपल्याला येथे योगदानाची गणना करावी लागेल यासाठी योगदान किती आहे आपल्याला योगदानाची गणना करावी लागेल तर योगदान म्हणजे निश्चित खर्च अधिक नफा म्हणून या भागासाठी निश्चित खर्च अधिक नफा म्हणजे योगदान आहे जर आपणस निश्चित खर्च अधिक नफा शोधायचा असेल तर येथे निश्चित खर्च किती आहे तर ते 15000 आहे आपण अगोदरच गणना केलेला नफा किती आहे तर आपण अगोदरच शोधलेला नफा 20000 रुपये आहे 20000 रुपये इच्छित नफा मिळवण्यासाठी किती विक्रीची आवश्यकता आहे तर हा निश्चित खर्च आहे व हा नफा आहे तर योगदानामधून आपण काय पुनर्प्राप्त करू इच्छिता आपण दोन गोष्टीची पुनर्प्राप्ती करू शकता तर निश्चित खर्च व 20000 रुपये नफा तर एकूण योगदान 35000 रुपये असायला हवे तर आपण म्हणू शकता की आपल्याला काय शोधायचे आहे तर 20000 रुपये नफा कमविण्यासाठी किती विक्रीची आवश्यकता आहे तर आपल्याला येथे योगदान शोधावा लागेल आणि विक्री शोधण्यासाठी आपण कोणते सूत्र वापरू शकता तर ते योगदान भागिले पी व्ही गुणोत्तर आहे तर योगदान 35000 आहे आणि यास पी व्ही गुणोत्तराने भागायचे आहे तर पी व्ही गुणोत्तर किती आहे तर आपण म्हणू शकता की पी व्ही गुणोत्तर 1 भागिले 5 असू शकते तर आपण त्यास 5 भागिले 1 असे लिहू शकतो तर हे किती रुपये होईल तर ते 20000 रुपये इच्छित नफा मिळवण्यासाठी 175000 रुपये विक्री होईल तर आपण हे विक्रीचे स्तर घेऊ शकतो म्हणून विक्रीचे स्तर 175000 रुपये असेल जर आपण 175000 रुपयांची विक्री केली तर आपण किती रुपये नफा कमविणार आहोत तर आपण 20000 रुपये नफा कामविणार आहोत आणि शेवटी मला या प्रश्नाचे उत्तर हवे आहे की दुसऱ्या कालावधीमध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी किती आहे तर याचे सोपे सूत्र असे आहे की दुसऱ्या कालावधीमधील विक्री वजा दुसऱ्या कालावधीमधील ब्रेक इव्हन सेल्स तर दुसऱ्या कालावधीमधील विक्री किती आहे तर ती 140000 आहे आता आपण ब्रेक इव्हन पॉईंची परत गणना करूया मी तुम्हाला आधीच सांगितले होते की ते 75000 रुपये येईल तर ही रक्कम किती असेल मार्जिन ऑफ सेफ्टी 65000 रुपये असेल बरोबर कारण 75000 रुपया पर्यंत आपण ना नफा ना तोटा या स्थितीवर असूत आणि त्यानंतर आपण 140000 रुपये पर्यंत जे काही विक्री करतो ते मार्जिन ऑफ सेफ्टी असेल आणि ती रक्कम 65000 रुपये असेल तर ही मूलभूत संकल्पना होती म्हणजेच मूलभूत उदाहरण होते ज्याबद्दल मी तुमच्याशी अगोदरच चर्चा केली आहे तर आपण मार्जिनल कॉस्टिंगचे काही प्रश्न सोडवण्यास सुरुवात केले आहे व मार्जिनल कॉस्टिंगची संकल्पना कशी वापरायची हे शिकण्यास सुरु केले आहे आणि पुढच्या वर्गात मी अशी काही प्रश्ने घेणार आहे ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मार्जिनल कॉस्टिंगच्या संकल्पनेच्या मदतीने देऊ शकाल व आपण या संकल्पनेबाबत अधिक शिकूया धन्यवाद